प्रिय विद्यार्थी मित्रांनो या पाठांमध्ये देहबोली च्या एका वेगळ्या घटकाविषयी आपण बोलणार आहोत ज्याचं नाव आहे क्रोनोमिक्स ज्याला काळाची काळाचा किंवा वेळचा अभ्यास असे संबोधले जाते क्रोनोमिक्स एक उपश्रेणी आहे जी या क्षेत्रातील विस्तृत अभ्यासाच्या रूपात उदयास आली आहे परंपरेने काळाला अमूर्त संकल्पना म्हणून मानले जाते आणि या संदर्भावेळेतच भाषिक दृष्ट्या आम्ही या कल्पनेला वेगवेगळ्या म्हणीनी प्रतिसाद दिला आहे उदाहरणार्थ "गुणवत्ता किंवा किमती वेळ" "वेळआणि समुद्राची लाट कुणाची वाट बघत नाही" तथापि आम्हाला आढळले आहे की देहबोलीचे अभ्यासाने जेव्हा संवादाच्या अवांतर पैलूंच्या क्षेत्रातील त्यांचा दृष्टीकोन वाढविणे सुरू केले तेव्हापासून व्यवसायसंप्रेषण तसेच मानववंशशास्त्र याच्याशी निगडित लोक विशिष्ट संदर्भांमध्ये संघटनात्मक वागणूक या क्षेत्रांमध्ये काळाच्या परिमाणांचा अभ्यास करू लागले भिन्न संस्कृतीमधील लोक त्यांच्यातील इतर लोकांशी बोलताना वागताना आणि भिन्न संस्कृती मधील लोकांसोबत काम करताना वेळेचा कसा उपयोग करतात यावर काळाशी संबंधित अभ्यास अवलंबून आहे संप्रेषणाचे च्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या घटनेला वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मार्गांनी कसा प्रतिसाद देतात आणि त्याद्वारे ते त्यांच्याशी विशिष्ट देहबोली वापरून कसा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे काळाच्या संदर्भातील आपली मूल्ये आपल्या मनोवृत्ती तसेच इतर बाबींमध्येही आपण आपला वेळ कसा खर्च करतो यावरून स्पष्ट होतात आणि हे जाणून घ्यायचे असेल तर आपण आपला वेळ कसा खर्च करतो आपण तो वाया घालवतो का आपण आपली कामं पुढे ढकलतो का आपण त्या वेळेचा उपयोग करण्यास सक्षम आहोत या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद देतो त्यावरून आणि वेळ आणि मूल्यमापन समजून घेण्याच्या आमच्या क्षमता वरून वैयक्तिक बदल असणे स्वाभाविकच आहे आणि त्याचबरोबर आमच्या असे लक्षात आले की देह बोलींच्या पैलूवर सांस्कृतिक प्रभावाचा सुद्धा मौल्यवान पगडा आहे माणूस म्हणून आपली एक जटिल लौकिक ओळख आहे जी वैयक्तिक सामाजिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक पातळीवरील स्तरनुसार वेगळी बनविली जाते सर्व प्रकारचे तोंडी संदेश तसेच देहबोलीचे संदेश स्वतःची एक वेगळी ओळख तयार करतात त्यांचा एक आरंभ बिंदू असतो आणि एक अंतिम बिंदू असतो ज्यावर ते समाप्त होते परंतु त्यापूर्वी आणि त्यानंतर हे घडणाऱ्या बऱ्याच या घटना असतात आणि म्हणूनच आमचा हा काळाचा अभ्यास किंवा देहबोलीचा अभ्यास याचा संदर्भही यातच दडलेला आहे क्रोनोमिक्स म्हणजे काळ किंवा वेळ याबद्दल असणाऱ्या आपल्या भावनिक व्यावसायिक परस्परसंवादाचा आणि आपल्याकडे वैयक्तिकरित्या सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या असलेले समज आणि अर्थ या सर्वांचा अभ्यास करण्याचा अधिक गतिमान मार्ग होय क्रोनोमिक्स चा अभ्यास वेळ संबंधी असणाऱ्या अनेक विषय साहित्याच्या अभ्यासातून विकसित झाला आणि त्यानंतर जीवशास्त्रसमाजशास्त्र मानसशास्त्र तसेच मानववंशशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधकांनी त्यांचे समर्थन केले आहे पुरातन काळापासून लोकं वेगवेगळ्या मार्गांनी वेळेचा अभ्यासाशी जोडले गेले होते आणि म्हणूनच कालगणित हा शब्द वापरण्यास सुरवात करण्यापूर्वी आणि या समजांना व्यवसाय आणि व्यावसायिक क्षेत्रात लागू करण्यापूर्वीच तसेच या कल्पनेच्या विकासासाठी त्यांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी अनेक विद्वानांची यादी करावी लागेल आधुनिक दृष्टीकोनातून आम्हाला आढळले की ही कल्पना सर्व प्रथम ई रोबोट क्ले यांनी विकसित केली होती ज्यांना ई क्ले म्हणून ओळखले जाते आणि तीच कल्पना पुढे आणली विल्यम जेम्स यांनी ज्यांना आपण इंग्रजी साहित्याचे विद्यार्थी प्रामुख्याने त्याच्या कामांमधील चैतन्य तंत्राचा प्रवाह' वापरासाठी ओळखतो ही कल्पना जॉर्ज हर्बर्ट मीड यांनी देखील पुढे केली आणि या मानवी कृतींचा अभ्यास आणि प्रदर्शन अग्रगण्य विकसकांनी आम्हाला ही कल्पना दिली की ती वेळ केवळ बाह्य घड्याळाच्या वेळेनुसार शासित नाही विल्यम जेम्स यांनी असेही सुचवले वेळेचे अंतर्गत परिमाण आहे ज्याला त्याने ड्युरी म्हटले या टप्प्यावर आपल्याला आणखी एक तत्वज्ञानी संशोधकाचा उल्लेख करणे आवश्यक आहे ज्यांचे नाव प्रसिद्ध कॅनेडियन संवादशास्त्रज्ञ हॅरोल्ड इननिस आहे आणि त्यांनी 1952 मध्येv द चेंडिंग कॉन्सेप्ट्स ऑफ टाइम्स या प्रसिद्ध पुस्तकाचे अनावरण केले होते त्यांनी समाजाच्या विकासासाठी वेळ तसेच जागेचा परिणामचा अभ्यास केला हॅरल्ड इनिसच्या कल्पनांना मार्शल मॅक्लुहान यांनी समृद्ध केले ज्यांनी अनेक कामांमध्ये वेळ आणि मानवी संप्रेषण यावर चर्चा केली आम्हाला प्रामुख्याने मॅकलुहान यांनी त्याच्या कृतींमध्ये ग्लोबल व्हिलेज या शब्दाची ओळख करुन दिली परंतु काळाच्या संकल्पनेबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केले होते 1952 मध्ये जेव्हा हॅरोल्ड इनिसने त्यांचे पुस्तक प्रकाशित केले त्याच वर्षी एडवर्ड टी हॉलने द प्रोसेस ऑफ चेंज हे पुस्तकदेखील प्रकाशित केले हॉल अधूनमधून काळाबद्दल आणि पुढील चार दशकांमधील सामाजिक सांस्कृतिक संबंध आणि त्याच्या कल्पनाबद्दल लिहित होते त्यांच्या या कल्पनेने इतर संशोधकांना समान अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले 1972 मध्ये फर्नांडो पोयटोस या कॅनेडियन भाषाशास्त्रज्ञ आणि सेमिओटीशियन यांनी क्रोनोमिक्सची खरी संज्ञा तयार केली वक्ता अभिनेत्याच्या संप्रेषण प्रणालीशी संबंधित पोयटोस यांनी सामाजिक संवादांचा जैव मानसिक आणि सांस्कृतिक घटक म्हणून वेळसंबंधित संकल्पना आणि हाताळणीशी संबंधित थोडक्यात चर्चा केली आहे क्रॉस सांस्कृतिक अभ्यासाची फेस टू फेस परस्परसंवादामध्ये जे 1975 मध्ये वैकल्पिक अल्टरनेट्स या नावानेप्रकाशित झाले त्यामध्ये त्यांनी या कल्पनेची ओळख करून दिली होती कालक्रमानुसार महत्वपूर्ण बाबींची उदाहरणे म्हणून सामान्य सामाजिक भेटी प्रतिसाद केव्हा विलंब या कालावधीत विविध सांस्कृतिक गटांपैकी जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो किंवा उदाहरणार्थ एखादा निर्णय घ्यावा लागतो त्यांनी या गोष्टींचा समावेश केला आणि सांस्कृतिक फरक स्पष्ट केला सांस्कृतिक भाग म्हणून त्यांनी संभाषणात्मक शांततेकडे आणि विरामांकडे देखील पाहिले कालक्रमानुसार ही निरीक्षणे सुरू ठेवून अँडी चाट आणि थाईज फेफर ऐहिक अनुभव एखाद्या गोष्टीच्या बदलण्यावर अवलंबून असतो असे सूचित केले आणि क्रोनोइमिक्सला बहुधा एक प्रकारची भाषा किंवा सुप्रा सेगमेंटल म्हणून कल्पना दिले टॉम ब्रूनो यांनी 1974 मध्ये वेळ आणि नॉनव्हेर्बल संप्रेषणाचा पहिला लेख विकसित केला आणि त्याने कालनिर्णय परिभाषित करण्याचा प्रयत्न केला आणि 1977 मध्ये त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट केली तर 1970 च्या दशकात कालक्रमानुसार झालेल्या प्रभावाची जास्तीत जास्त विविध संशोधन विद्वानांनी चर्चा केली होती या सुरुवातीच्या काळातच व्यावसायिक संप्रेषण क्षेत्रात कालगणितचे महत्त्व याविषयी कित्येक कामे आणि समालोचनां समोर आले होते मी एडवर्ड टी हॉलच्या शोधावर माझ्या सुरुवातीच्या चर्चेचा आधार घेईन त्यांनी तीन वेळ प्रणाली ओळखल्या आणि तांत्रिक औपचारिक आणि अनौपचारिक म्हणून त्यांची नावे दिली त्याच्या मते तांत्रिक वेळ म्हणजे वेळेचे वैज्ञानिक मापन जे वेगवेगळ्या यांत्रिकी उपकरणांचा वेळ ठेवण्याच्या अचूकतेशी संबंधित आहे उदाहरणार्थ घड्याळ आणि घड्याळे प्रामुख्याने वेळ ठेवण्यासाठी वापरली जातात तर औपचारिक वेळ आमच्या सामाजिक वातानुकूलनाच्या आधारे आपण शिकत असलेला वेळ आहे वेस्ट आणि टर्नर यांनी यू चे उदाहरण उद्धृत केले आणि अमेरिकन समाज घड्याळ आणि कॅलेंडरद्वारे शासित कसा झाला याबद्दल चर्चा केली लोकांना सामाजिक विचार करायला लावण्यात आला की जेव्हा दुपारचे 1 वाजता असतात तेव्हा साधारणपणे काम करण्याची वेळ आणि रात्रीचे 1 वाजता साधारणपणे झोपायची वेळ असते त्याच वेळी आम्ही आमच्या समकालीन संस्कृतीत आपली वेळ व्यवस्था मोठ्या प्रमाणात पद्धतशीर निश्चित केली गेली आहे तर असं म्हणायला हरकत नाही की बहुतेक लोक कामाची जागा आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनात देखील याच पद्धतीचा अवलंब करतात अनौपचारिक वेळ सामान्यत वैयक्तिक स्तरावर आमची वेळ समजणे हॉल यांनी त्यामध्ये तीन भिन्न संकल्पना समाविष्ट केल्या आणि त्या म्हणजे कालावधी शिस्तबद्धता आणि क्रियाकलाप कालावधी विशिष्ट कामासाठी औपचारिकरित्या वाटप केलेल्या काळाशी संबंधित आहे उदाहरणार्थ बैठकीत एखाद्या विशिष्ट मुद्द्यासाठी आम्ही कदाचित 40 मिनिटे वेळ ठरवली आणि त्याच वेळी काही विशिष्ट संस्कृतींमध्ये आमचा अंदाज अचूक असू शकतो काही संस्कृतीत या अंदाजानुसार आपण शक्य तितक्या अचूकतेच्या जवळ आहोत आणि त्याच वेळी वैयक्तिक व्याख्या देखील आहेत उदाहरणार्थ मी असे म्हणतो की मी तिथे 2 मिनिटांच्या आत असेल तर मला नेमकं काय म्हणायचं हे 2 मिनिटे 1 तास आहे किंवा अगदी 2 मिनिटे किंवा कदाचित कुठेतरी 15 20 मिनिटच्या आसपास असतील हॉलद्वारे अनौपचारिक काळाशी संबंधित असलेला आणखी एक पैलू म्हणजे शिस्तबद्धता जे मुळात आमची तत्परता आम्ही वेळ ठेवण्याच्या मार्गाशी संबंधित असते आम्ही सामान्यपणे जेव्हा आम्ही ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेवर पोहोचतो तेव्हा आम्ही चित्रबद्ध आहोत असे मानले जाते काही लोक कंटाळवाणे आणि सवयीचे उशीरा येणारेअसतात आणि त्याच वेळी सांस्कृतिक संघटना देखील असतात उदाहरणार्थ विशिष्ट संस्कृतीत शिस्तबद्ध तेला काहीच मूल्य नसतात कारण उशीरा येणे हे बर्याचदा आपल्या सामाजिक स्थितीबद्दल आणि शक्तीबद्दलच्या समज्यांशी संबंधित असते क्रियाकलाप हे आणखी एक कालनिर्णय आहे जे आमच्या वेळेचे व्यवस्थापन आणि वापरास सांस्कृतिक रीतीने देखील महत्त्व देते आपल्या काळाच्या संकल्पनेशी संबंधित इतर बाबींमध्ये असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे आपली प्रतिक्षा करण्याची असलेली इच्छा आणि वेळेचा वापर आमच्या संवाद दरम्यान आम्ही वेळ कसा कायम राखला आणि कोणत्या प्रमाणात वापरायचा यावरून आमच्या स्थितीचे प्रतिबिंब हा पॉवर गेमचा एक भाग आहे आपण ज्या प्रकारे वेळकडे पाहतो त्याच्याशी आपला संबंध कायम ठेवतो आणि ज्या मार्गाने आपल्याला त्याचे महत्त्व आहे या सर्वांचा आपल्या जीवनशैलीवर प्रभाव पडत असतो हे आपल्या स्वतःच्या कार्य संस्कृतीचे तसेच मोठ्या प्रमाणात एखाद्या संस्थेच्या कार्य संस्कृतीचे प्रतिबिंब बनते त्याचा आमच्या संवादावरआणि व्यावसायिक संबंधांवरदेखील दीर्घकाळापर्यंत परिणाम होतो हॉल यांनी हे देखील निदर्शनास आणून दिले आहे की आमच्या सामाजिक दबाव अनुसार काळ अंकगणित वैशिष्ट्य असू शकतो आम्हाला सुज्ञतेने प्रोत्साहित केले जाते आणि त्याच वेळेला याबद्दल खूप वेडसर होऊ नये म्हणून देखील बजावले जाऊ शकते वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे वेळेचे महत्त्व समजून घेतल्या जाते त्यानुसार त्या संस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट होतात हॉल यांनी यांनी वेळला एक भाषा मानली आहे जॉन संस्कृतीचा एक दुवा आहे त्याच्या मते ते एक आयोजक म्हणून कार्य करतात आणि त्याच वेळी ते संदेश प्रक्रिया म्हणून देखील कार्य करतात त्याच बरोबर लोक एकमेकांना कसे वागतात आणि कोणत्या गोष्टींना महत्त्व देतात याबद्दल देखील सांगते हॉलने मानवी दृष्टीकोनातून काळाची संकल्पना स्पष्ट करताना ऐतिहासिक दृष्टीकोन घेतला आहे तो सुचवितो की आपल्या काळाची जाणीव हंगामातील बदलांशी संबंधित असलेल्या नैसर्गिक बदल दिवसात बदल वेगवेगळ्या पिकांचे वार्षिक चक्र वगैरे आपण ज्या पद्धतीने शिकतो त्यावरून उदयास आली आहे जरी काळाची छुपे परिमाण फारच जटिल असली तरी मूलभूत वेळ सिस्टमला एकतर मोनोक्रॉनिक किंवा पॉलीक्रॉनिक अभिमुखता म्हणून संबोधले जाऊ शकते हॉल सुचवितो की आपल्या बहुतेक संस्कृती एकतर मोनोक्रॉनिक किंवा पॉलिक्रोमिक आहेत जरी हे नमुने जवळजवळ ध्रुवविरोधी आहेत आणि ते सर्व संस्कृतीत कठोरपणे लागू केले जाऊ शकत नाहीत तरी दिलेल्या संस्कृतीत यापैकी कोणत्याही एकाला प्राधान्य असण्याची शक्यता आहे तथापि सांस्कृतिक आणि वांशिक फरक असू शकतात विशिष्ट संस्कृतीचा संदर्भ वेळेच्या एखाद्या विशिष्ट पसंतीकडे किंवा कलंकडे कल असू शकतो परंतु त्या संस्कृतीत आपल्याला काही लहान गट सापडतील उदाहरणार्थ वंशीय गट किंवा उप सांस्कृतिक गट जे वेळेचा संबंधांची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावतात आणि स्वतःला भिन्न ठेवतात सर्वसाधारणपणे हॉल उत्तर युरोपियन आणि अमेरिकन संस्कृती मोनो क्रॉनिक असे सुचवितात आणि भूमध्य संस्कृती पॉलिक्रॉनिक असतात तर आपण मोनोक्रॉनिक आणि पॉलीक्रॉनिकमधील वेळेचे अभिमुखता मधील फरक कसे पाहता काळाची मोनो क्रॉनिक समज रेखीय असते आणि ती आमच्या घड्याळानुसार तुलनेने शासित असते पॉलीक्रॉनिक संस्कृती ही एक रेषात्मक नाही आणि ती काळाकडे अधिक लक्ष देणारी आहे तो वेळ ठेवण्याच्या कल्पनेच्या बाबतीत संबंधांना प्राधान्य देतो मोनोक्रॉनिक अल्पकालीन अभिमुखता असते आणि तुलनेने पॉलीक्रॉनिक संस्कृती दीर्घकालीन असते मोनोक्रॉनिक सुस्पष्टता प्राधान्य देते असे आम्हाला आढळले आणि पॉलीक्रॉनिक संस्कृती वेळ विशिष्ट प्रवाह आहे असे म्हणते या दोघांमधील मूळ फरक मॅककुलने सुंदरपणे सारांशित केला आहे जेव्हा ते म्हणतात की मोनोक्रॉनिक संस्कृती प्रामुख्याने घड्याळाच्या वेळेवर आधारित असतात तर पॉलीक्रॉनिक संस्कृती सामान्यत लोकांच्या वेळेवर आधारित असतात आणि हे आतापर्यंतच्या दोन मधील अधिक महत्त्वपूर्ण फरक आहे लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करताना वेळेचा कसा सदुपयोग करतात आणि वेळेला कसे महत्त्व देतात यावरून त्यांचे सांस्कृतिक भिन्नता स्पष्ट होते एक संस्कृती ज्यामध्ये मोनोक्रॉनिक अभिमुखता आहे ती आमच्या गोष्टींची रेषात्मक क्रम गृहित धरते आणि सूचित करते की गोष्टी अनुक्रमिक रचनेमध्ये पूर्ण केल्या पाहिजेत एक गोष्ट दुसऱ्याने पाळली पाहिजे आणि A व्यक्तीने नेहमी B व्यक्तीला नेतृत्व केले पाहिजे आणि B व्यक्तीचे कार्य आरंभ होण्यापूर्वी A व्यक्तीने कार्य समाप्त केले पाहिजे आणि म्हणूनच मोनोक्रॉनिक संस्कृती त्या साधनांना आणि प्रणालींना महत्त्व देतात ज्यामुळे लक्ष वाढते आणि वेळ वाचविण्यात आमची मदत करतात ते वेळेला पैशासारखे मूल्यवान आणि संरचित समजतात आणि म्हणूनच त्यांची संस्कृती आणि म्हणूनच यामध्ये कार्य संस्कृती ज्याला मोनोक्रॉनिक संस्कृती म्हणतात ती सुव्यवस्थित आणि चांगल्या परिभाषित वेळापत्रकांद्वारे संचालित केल्या जातात कोणत्याही प्रकारे निर्धारित संवाद दरम्यानच विचलन कमी करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्याकडेच या संस्कृतीचा अनुग्रह असतो ते नेहमी शक्य तितका वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात या अभिमुखतेशी संबंधित देहबोली ची लक्षणे विशिष्ट प्रवृत्ती जे वैयक्तिकरित्या प्रदर्शित केल्या जातात आणि त्या संस्कृतींमध्ये असतात याच्याशी संबंधित असतात उदाहरणार्थ पुढे योजना करण्याची क्षमता आणि प्रवृत्ती गोष्टींचे वेळापत्रक बैठकींचे वेळापत्रक तयार करण्याची क्षमता म्हणजेच दिवसभरात कुठलाही गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही शिस्तबद्धता हि त्याची खरी ओळख असेल आणि त्यानुसार कामांना वेळेवर संपवून पूर्णत्वास नेले जाईल त्याच प्रमाणे खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी करणे ही लोकं टाळतात आणि एका वेळी एकाच कामाला प्राधान्य देतात बहुतेक उत्तरेकडील देश जसे की युरोप स्कँडिनेव्हियन देश जर्मनी यूएसए आणि जपान या मोनोक्रॉनिक अभिमुखतेला प्राधान्य देतात हॉल च्या हे देखील निदर्शनास आले आहे की उत्तर युरोप आणि यूएसए मधील संस्कृती मध्ये मोनोक्रॉनिक धारणा आणि प्राधान्ये नैसर्गिक नाहीत तर हे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये त्यांनी शिकलेली आहेत आणि त्याच वेळी ते अनियंत्रित असतात 1760 ते 1820 मध्ये उद्भवलेल्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात या वृत्तीचा विकास झाला आणि काही लोकांनी युरोप आणि अमेरिकेतही 1840 पर्यंत पसरविण्याचा प्रयत्न केला हे त्याने शोधून काढले कारखान्यातील आयुष्यासाठी मजुरांना दिलेल्या वेळेवर हजर रहावे लागते आणि नियुक्त केलेले तास नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या घंटा किंवा शिट्ट्या वगैरे वापरुन घोषित केले जात औद्योगिक क्रांती मध्ये टिकून राहण्यासाठी अशाप्रकारची शिस्तबद्धता आणि वेळेची निष्ठा आवश्यक होती आणि हळूहळू या वृत्तींचा या संस्कृतींमध्ये प्रवेश झाला आहे आणि म्हणूनच मोनोक्रॉनिक संस्कृती मध्ये अंतिम मुदती पूर्वी गोष्टी पूर्ण करण्याच्या कार्यांच्या वेळापत्रकांला एक सर्वोतम मूल्य मानण्याचा प्रघात सुरू झाला आणि म्हणूनच हॉल असं म्हणायला मर्यादा ओलांडली आहे की अमेरिकन व्यवसाय जगात वेळापत्रक पवित्र आहे आणि वेळ मूर्त आहे कारण मोनोक्रॉनिक वृत्तीमध्ये एका वेळी फक्त एका कामाला प्राधान्य दिले जाते एकेकाळी ज्या लोकांवर शासन केले त्यांना आपल्या कामात दुसऱ्यांनी अडथळा आणणे आवडत नाही आणि अचानक ठरलेले वेळापत्रक बदलण्यास ते कधीही ही प्राधान्य देत नाहीत मोनोक्रॉनिक वृत्तींची वेळेशी संबंधित काही अडचणी दर्शविण्यास हॉल देखील सक्षम आहे तो म्हणतो काळाची ही धारणा एकमेकांपासून दूर करते आणि परिणाम काहीं नात्यांचा अंत सुद्धा होतो तो सुचवितो किं वेळचे हे प्राधान्य त्या खोली सारखे आहे ज्यामध्ये काही लोकांना प्रवेश आहे तर काहींना बाहेरच ठेवले जाते अचूक अटींचे वेळापत्रक त्यातील कठोरता किंवा कडकपणा आणि लक्ष केंद्रित ठेवण्याची वृत्ती याचे दक्षतेने पालन करणारे लोक दुसऱ्या लोकांना जे त्यांच्यासारखे शिस्तबद्ध नाही मुळात अकार्यक्षम आणि अविश्वसनीय मानायला लागले आणि त्याच वेळी त्यांचा अनादर करू लागले हॉलला असे वाटते की बहुतेक पाश्चिमात्य संस्कृतींमध्ये काळाची मॉनोक्रोनिक धारणेचे प्रभुत्व असले तरी मानवाकडे बघण्याचा हा नैसर्गिक दृष्टीकोन नसावा आणि त्याच्या मते हे प्राधान्य मानवाच्या जन्मजात वैशिष्ट्यांना बर्याच प्रमाणात उल्लंघन करते असे दिसते तथापि तो काळाच्या वेगळ्या धारणा पसंत करतो असा नाही हा केवळ त्याच्या विश्लेषणाचा भाग आहे आणि त्याच पद्धतीने समजला जावा याउलट आम्हाला असे आढळले की पॉलीक्रॉनिक अभिमुखता एका विशिष्ट उलथापालथ आणि अरेखीय वृत्तीस प्रोत्साहित करते या संस्कृतींमध्ये कठोरपणाला महत्त्व देण्यापेक्षा संबंध आणि भविष्यवाण्यांचे अधिक मूल्य आहे वेळापत्रक यांत्रिक पद्धतीने ठेवण्यापेक्षा नेहमीच नैसर्गिक पद्धतीने काम संपवण्यावर जास्त भर असतो उदाहरणार्थ जर दोन संबंधित लोक प्रदीर्घ काळानंतर अचानक भेटले तर इतरांच्या जीवनात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा अधिक प्राधान्य देतात तरी ठीक दहा वाजता त्यांची मीटिंग असते मिटींगला झालेला थोडासा विलंब समजण्यासारखा आहे या संस्कृतीमध्ये देहबोलीच्या या पैलूंना कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या मीटिंगमध्ये सुद्धा निर्बंध नसतात वेळेवर न येणे हे नकारात्मक कार्य संस्कृतीचे प्रतीक नसून दुसऱ्या व्यक्तीबद्दल असलेली आस्था आणि सहानुभूती दर्शविते येथे मीटिंग संबंध वाढविण्यासाठी आयोजित केल्या जातात फक्तकार्य पूर्ण करणे एवढच केवळ त्याचा उद्देश नसतो या संस्कृतीत आपल्याला असे आढळले आहे की मल्टीटास्किंगला अर्थातच एका सोबत अनेक कामे मिळून करणा याला मूल्य मानले जाते आणि म्हणूनच येथे विशिष्ट लवचिकता प्रोत्साहित केली जाते लॅटिन अमेरिकन देशांमध्ये बहुतेक आफ्रिकन आणि अरबी देश तसेच दक्षिण आशियातील काही देशांमध्ये आणि काही विभाग इथे वेळेच्या दिशेने पॉलीक्रॉनिक अभिमुखता आम्हाला आढळते जगभरातील समाजातील विभाग जे मुळात ग्रामीण आणि कृषीप्रधान आहेत कारण ते पीक आणि उत्पादनाच्या मोठ्या चक्रांचे अनुसरण करतात आणि त्याच वेळी धार्मिक कॅलेंडरचे काटेकोरपणे पालन करणारे समाजामध्ये ही अभिमुखता सामान्यत असते अशा संस्कृतींमध्ये जिथे वेळेचे बहुक्रियाक अर्थातच पॉलीक्रॉनिक ज्ञान प्रचलित आहे बहुविध टाइमलाइन म्हणजे बहुविध कामांना नियमितपणे अनुसरण केल्या जातात लोक अंतिम मुदतीपूर्वी काम करण्यास सक्षम नसल्यास त्यांनी दिलेल्या वेळेत काही अन्य गोष्टी करण्यास प्राधान्य दिले आहे असे समजण्यात येते एक वृत्तीच्या अर्थातच मोनो क्रॉनिक दृष्टीकोनातून याकडे पाहण्याची प्रवृत्ती म्हणजे मुळात अव्यवस्थित किंवा यादृच्छिक वृत्ती मोनोक्रॉनिक संस्कृती प्रामुख्याने घड्याळ संस्कृती म्हणून देखील ओळखल्या जातात कारण त्यांच्यासाठी वेळ मौल्यवान आहे आणि तो सारांश आहे या संस्कृतीं मधील शिस्तबद्धता आणि परिपूर्णता यांना विविध दिनक्रमांमध्ये देखील प्राधान्य दिले गेले आहे असे दिसून येते उदाहरणार्थ या सांस्कृतिक पसंतीमुळे सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित असलेला वेळ ठेवणे प्रतिबिंबित होते व्यवसाय जगाच्या संदर्भात कधीकधी आम्हाला मोनो क्रोनिक उद्दिष्टांवर खूप जास्त जोर दिला असता बहुसांस्कृतिक समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो कारण अशा लोकांना कधीकधी एक निष्ठावंत ग्राहक आधार विकसित करण्यास अनेक वर्षे लागू शकतात अशा गोष्टी समजत नाहीत वेगवेगळ्या संस्कृती मध्ये विसंगती आणि इतर वेळेशी संबंधित मूल्यांना प्रतिसाद देण्याचे भिन्न मार्ग या व्हिडिओमध्ये छान प्रदर्शित केले आहे माझा अंदाज आहे की आम्ही सर्व जण असा विश्वास ठेवतो की वेळ बराच स्थिर आहे परंतु जगभरात त्याकडे पाण्याचा दृष्टीकोन मात्र मोठ्या प्रमाणात भिन्न आहे आपण स्विस गाड्यांद्वारे घड्याळ सेट करू शकता तेव्हा सर्व संस्कृतींचा काही मिनिटे आणि सेकंदात दिवस मोडत नाही इतर संस्कृतींसाठी शिस्तबद्धता खूप वेगळी बाब आहे अनेक आफ्रिकन देशांमध्ये दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करीत असताना जर्मन विक्रेत्यांना एका दिवशी दोन बैठका किंवा मीटिंग अगदी सोपे आहे त्याच्या सहलीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याची पहिली किंवा एकही मीटिंग यशस्वी झाली नाही आणि म्हणूनच नंतरच्या भेटीत ते आणि त्यांचे यजमान तणावात होते मध्य पूर्व किंवा दक्षिण अमेरिकेसारख्या आफ्रिकेत ते अर्ध्या वेळेच्या टप्प्या टप्प्यांमध्ये काम करतातअर्धा दिवस किंवा काही मिनिटांमध्ये जे ते साध्य करू शकत नाही येत्या विशिष्ट टप्प्यात पूर्ण करतात ते कमी कार्यक्षम किंवा प्रभावी आहेतअसा त्याचा अर्थ होत नाही तर ते त्यांच्या स्वत च्या वेगाने आणि इच्छेने कार्य करतात आपण सेकंदात काम केल्यास आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा आपण बर्याच प्रतिकारांसाठी स्वत ला तयार करीत असतो त्यामुळे बहुतेक वेळा तुम्हाला तुमच्या यजमानांकडून आणि सतत निराशा मिळणार आहे आणि मग सांस्कृतिक विसंगती आहेत फ्रेंच समाजात पूर्ण शिस्तबद्धतेला सर्वोच्च प्राधान्य नाही परंतु आपण एखाद्या फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये उशीरा पोहोचल्यास सहर्ष स्वागताची अपेक्षा करू नका फ्रेंच त्यांचे खाणे अतिशय गांभीर्याने घेतात आणि तेथे उशीर केल्यास त्यांच्या अन्नाचा अपमान झाल्याचे मानतात त्यांच्या मर्जीत राहायचे असल्यास त्यांच्या स्वयंपाकासाठी केलेल्या प्रयत्नांचा अनादर केल्याबद्दल तुम्हाला काही चांगले कौतुक करावे लागले मध्ये वेळ मौल्यवान आहे या अमेरिकन अभिव्यक्तीला खुपच शब्दशहा घेतले जाते त्यामुळे एखाद्या बडबड बँक कर्मचारी ज्याच्या समोरील ग्राहकांची लाईन हळूहळू पुढे सरकत आहे ते ग्राहक पैसे मिळविण्यासाठी आधिर होतात आणि वेळेपूर्वीच फॉर्म भरून ठेवतात मोनोक्रॉनिक आणि पॉलीक्रॉनिक अभिमुखतेची विशिष्ट प्रवृत्ती आपण चर्चा केली आहे त्या शिस्तबद्धतेशी निगडित आहे मोनोक्रॉनिक वृत्तीचे लोक शिस्तबद्धता पसंत करतात जी जवळजवळ पवित्र मानली जातात तर त्यांच्यासाठी 10 वाजताच्या मीटिंगचा अर्थ असा आहे की चर्चा घड्याळाचा काटा दहा वर गेल्या बरोबरच सुरू करावी दुसरीकडे पॉलीक्रॉनिक संस्कृती अधिक लोक केंद्रित असतात आणि त्यांच्यासाठी 10 वाजताच्या मीटिंग चा अर्थ म्हणजे 10 वाजता लोक तेथे जमण्यास सुरवात करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात पॉलीक्रॉनिक अभिमुखतेमध्ये शिस्तबद्धता मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते त्यानुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कठोरपणे लक्ष दिले आणि वेळापत्रकानुसार वितरण बिले पूर्ण करण्याचे कठोर पालन कधीकधी दुर्लक्ष केले जाते काळाच्या दृष्टीकोनातून सांस्कृतिक भिन्नता देखील या व्हिडिओद्वारे विशेषत चर्चा केली आहे प्रत्येक संस्कृतीमध्ये वेळे विषयी आपली धारणा आहे आणि प्रत्येक संस्कृती या मैत्रीला आणि वेळेच्या समजुतीला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करते अरब लोकांप्रमाणे काही देशांमध्ये लोक आपल्या कुटुंबासोबत मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करतात किंवा इतर मुख्यत जपानी लोकांप्रमाणेच त्यांच्या कारकीर्दीसाठी त्यांचे जीवन समर्पित करतात हि स्लाईड बघता अमेरिकन म्हणेल माझा वेळ संपला आहे तर अरब विनम्र होऊन वेळापत्रक आकडे पाहून असे स्पष्ट हावभाव देईल असे मला वाटते पश्चिम युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये याकडे कधी कधी सौम्यपणे पाहिल्या जाते वेळेला प्रारंभ आणि अंत सुद्धा असतो इतर संस्कृतींच्या तुलनेत ही संस्कृती वेगवान आहे जेव्हा पाश्चात्य संस्कृती कुठल्याही व्यवसायाचा निर्णय घेतात तेव्हा ते त्यास अंतिम कराराद्वारे पक्के करतात आणि म्हणूनच त्यांना कराराबद्दल पुनर्विचार करण्याची गरज नाही त्यांना आपल्याकडे जितकी वेळ शक्य असेल तितक्या वेळेत काम पूर्ण करण्याची इच्छा असते अरब देशांमध्ये काळाच्या बाबतीत बरीच लवचिकता आहे भेटीसाठी किंवा व्यवसायात उतरण्यासाठी दीर्घ मुदतीची तपासणी करणे किंवा वाट बघणे हे बहुतेक अरबी देशांसाठी सर्वसामान्य प्रमाण आहे तिथे मानवी भावनांपेक्षा लवचिक वेळ संस्कृतीचे वेळापत्रक कमी महत्त्वाचे असते जेव्हा लोक लक्ष वेधण्यासाठी किंवा आवश्यक वेळ नातेसंबंध बनवतात तेथे व्यक्तिनिष्ठ वस्तू हाताळली किंवा ताणली जाऊ शकते केवळ ठराविक वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी सभा संपविण्यासाठी घाई केल्या जाणार नाही हे एक मुक्तसंवाद क्षेत्र आहे जे घड्याळाच्या काट्याने नियमित केले जाऊ शकत नाही आशिया मध्ये लोक चक्रीय दृष्टी म्हणून काळाची समज पाहतात जेव्हा आयुष्याची प्रक्रिया संपेल तेव्हा आशियाई देश पुन्हा जन्मापासूनच सुरू होतील आशियाई देश पश्चिम युरोपियन देशापेक्षा कमी वेगवान आहेत उदाहरणार्थ जेव्हा चीनी लोक भेट देतात उदाहरणार्थ व्यवसाय करार करतात तेव्हा ते नेहमी वेळेच्या आधी पोहोचतात ते तुमचा वेळ कधीच वाया घालविणार नाही ते करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करा जेव्हा आशियाई लोक निर्णय घेतात ते नेहमी द्विधा अवस्थेत असतात हे निर्णय टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा समायोजित करण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ जेव्हा युरोपियन व्यावसायिकाला चिनी व्यापाऱ्याशी करार करायचा असेल किंवा करारावर स्वाक्षरी करायची असेलतेव्हा तो करार शक्य तितक्या वेगाने किंवा लवकर करण्याचा ते प्रयत्न करतात आणि भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे अनेक करार करण्याचा प्रयत्न करतात जर त्याने पटकन भेट घेतली असेल तर पाश्चात्य संस्कृती वेळ वाया घालवल्याच्या रूपात दिसतील वेळेच्या समजुतीची आणि पसंतीची आपली संस्कृतिक व्यक्तिमत्व इतर लोकांशी आपले नाते किंवा तंत्रज्ञानाची आपले नाते यावर सुद्धा प्रभाव टाकतात याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे जागतिक वेबसाइट्सची रचना मोनोक्रॉनिक वापरकर्ते द्रुत आणि निर्णायक असतात आणि सामान्यत कार्य देणारं असतात आणि ते अशाच प्रकारे वेबसाईट डिझाइन करतात दुसरीकडे आम्हाला आढळले आहे की पॉलीक्रॉनिक वापरकर्ते निकालांच्या प्रक्रियेवर जोर देतात आणि व्यावहारिक अंमलबजावणीपेक्षा उच्च पातळीवर समज घेणे पसंत करतात आणि हे विविध संस्कृतीमध्ये तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर केला जातो यावरून सहज स्पष्ट होते बदलत्या काळानुसार आपली कार्यसंस्कृती सुद्धा बदललेली आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या लोकांसोबत मिळून काम करायचे असते अशा वेळेला वेगवेगळ्या वेळेला दिले जाणारे महत्त्व याविषयी जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्या लोकांना वेगवेगळ्या संस्कृतीतील वेळेच्या वेगवेगळ्या व्याख्या माहित असणे आणि आणि तेथील लोक वेळेशी कसे संबंधित आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे एक विशेषतः मनोरंजक शब्द जो लॅटिन अमेरिकन देशांमध्ये वापर केला जातो तो म्हणजे मनन मध्य पूर्व मध्ये एक समानार्थी शब्द बुक्रा आहे जो विशिष्ट दृष्टीकोन दर्शवितो याचा अर्थ असा आहे की आज जे केले जाऊ शकत नाही ते उद्या केले जाऊ शकते वेळेच्या संदर्भात इतर लोकांशी असणाऱ्या आपल्या नात्यांचा आणि मूल्यांचा हा माघार दृष्टिकोन दर्शवितो मोनोक्रॉनिक संस्कृतीमध्ये आम्हाला आढळतो की वेळ विभागला गेला आहे आणि त्यास ओळखण्यायोग्य घटकांमध्ये विभाजित केले गेले आहे तथापि पॉलीक्रॉनिक संस्कृतींमध्ये आम्हाला असे आढळले आहे की तो काळ म्हणजे भूतकाळा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे एक आनंदी मिश्रण आहेआणि हे विभाग काटेकोरपणे विभक्त नाहीत म्हणून आपण ज्या लोकांसह कार्य करतो ते लोक वेळेला औपचारिक आणि कार्यभिमुख फॅशन म्हणून बघतात की ते वेळ घालविण्याची संधी म्हणून पाहतात आणि परस्पर संबंध वाढविण्याला प्राधान्य देतात हे जाणून घेणे आवश्यक आहे काही संस्कृतींमध्ये आपल्याला आढळले की शिस्तबद्धतेचा अभाव आपल्या सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असतो काही सोसायट्यांमध्ये तसेच काही संस्थांमध्ये त्यांच्या वरिष्ठांची उच्च श्रेणी शक्ती आणि मोठेपण दर्शविण्यासाठी उशिरा आगमन करून त्यांच्या खालील पदावरील लोकांना प्रतीक्षा करायला लावणे हे सामान्य आहे विशेषत मध्य पूर्व देशांच्या कार्य संस्कृती काही देशांमध्ये उशिरा येऊन स्वतःची उच्चश्रेणी आणि प्रतिष्ठा दाखविणे हे एक युक्ती म्हणून देखील वापरले जाते तथापि मोनो करनिक संस्कृतीमध्ये शिस्तबद्धतिचा अभाव याला नेहमीच कमीपणा मानला गेला आहे यावर मायकेल जॅक्सनचे एक अतिशय रोचक उदाहरण म्हणजे 2005 मध्ये जेव्हा तो एका न्यायालयात उशिरा आला तेव्हा न्यायाधीश त्यांच्यावर रागावले मोनोक्रॉनिक संस्कृती मध्ये वेळेचा विचार केला एक मूल्य म्हणून केला जातो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक किंवा सांस्कृतिक नेते क्षमा केली जात नाही हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की विशिष्ट आंतरराष्ट्रीय परिस्थितीत देशाचे नाव सुद्धा सभेची वेळ दिल्यानंतर समाविष्ट केले जाते देशाच्या या नावावरून त्या देशाच्या संस्कृतीमध्ये हे वेळेला किती महत्त्व दिले जाते हेसुद्धा स्पष्ट होते आणि त्यानुसार वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे सहभागी लोक आमंत्रणाची किती वेळ निश्चित आहे हे की बदलू शकते याचा अंदाज काढू शकतात मी हे उदाहरण मार्टिन आणि चॅने यांचे घेतो ज्यांनी हे उदाहरण दिले आहे जिथे आमंत्रण बैठक सकाळी नऊ वाजता मलेशियन वेळ वर जाहीर केली जाते आता मलेशियन वेळ हा एक संकेत आहे की इथे शिस्तबद्धता लवचिक पद्धतीने पाळल्या जातील मोनो क्रोनिक संस्कृतीमध्ये कामाची वेळ आणि वैयक्तिक वेळ काटेकोरपणे वेगळे केले जातात तथापि पॉलीक्रॉनिक संस्कृती मध्ये आम्हाला असे आढळले आहे की कामाचा वेळ आणि वैयक्तिक वेळ कठोरपणे विभक्त नाही ते बर्याचदा एकमेकांना सम्मिलित आहेत हे सांस्कृतिक पैलू पुढे वेगवेगळ्या संस्था आणि त्यांचे कार्य संस्कृतीत हे दिसून येते उदाहरणार्थ कंपनीच्या कामांना कामाच्या दिवसासाठी किती वेळ दिला जातो आणि समाजीकरण करण्यासाठी किती वेळ दिला जातो मोनोक्रॉनिक संस्कृतीत आपल्याला आढळून आले की याची विभागणी 80 टक्के कार्य आणि 20 टक्के सामाजीकरण अशी आहे आणि या उलट पॉलीक्रॉनिक संस्कृतीमध्ये दिसते आणि म्हणूनच वेळेची संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी बघितल्या जाते याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवसायाचे जागतिकीकरण करताना काळाची संकल्पना व्यक्तीच्या संस्थेच्या स्तरावर कसे पाहिले जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे तर त्या देशापेक्षा अधिक सांस्कृतिक संघटनाही वेळ संस्कृती प्रतिबिंबित करतात त्यात कंपनीची इतर देशातील कार्यालय मात्र वेगवेगळे कार्यसंस्कृती आणि वैशिष्ट्ये यांचे अनुसरण करतात हे सुद्धा खूप मनोरंजक आहे मोनोक्रॉनिक वृत्तीसाठी प्राधान्ये असलेल्या देशातील मुख्य कार्यालय ही पॉलीक्रॉनिक वृत्तीद्वारे शासित असलेल्या दुसर्या कार्यालयाच्या तुलनेत वेगळ्या वातावरणात काम करेल हे फरक वेळ वेगवेगळ्या प्रकारे कसा समजला जातो आणि आपण किती प्रमाणात आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मापदंडांद्वारे त्याचे मापन केले पाहिजे याविषयी सतर्कता दर्शवितात आणि त्याच वेळी आवश्यक आहे काळाशी संबंधित आमच्यासारख्या सहानुभूतीपूर्वक भिन्न दृष्टिकोणांनुसार स्वतःला अनुकूल करून घेणे मोनोक्रॉनिक आणि पॉलीक्रॉनिक व्यक्तींमध्ये वृत्तीचे फरक या व्हिडिओच्या मदतीने समजण्यास मदत होईल येथे आमच्याकडे जिमी आहे त्याला स्थापित वेळापत्रकांचे अनुसरण करणे आवडते आम्ही त्यांना मोनोक्रोमिक संबोधित करतो मोनो क्रॉनिक लोकांना त्यांच्या योजना ऐकायला आवडतात आणि त्यांची वेळ अंतिम मुदत आहे आणि ती मौल्यवान आहे त्यांना एका वेळी एका कार्यावर लक्ष केंद्रित करणे आणि मुदती पूर्वी काम पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवडते आणि त्यांना पाश्चात्य समाजासारखे कामामध्ये व्यत्यय करणे आवडत नाही या परिस्थितीत आमच्याकडे बॉब आहे बॉब ज्याला आपण पॉलीफोनिक म्हणतो पॉलीफोनिक लोक ज्यांना वारंवार उशीर होतो आणि सहज विचलित होतो आणि एकाच वेळी बर्याच गोष्टी करतो बॉबसाठी नियुक्तीची वेळापत्रक त्वरीत बदलविणे आणि कधीही काम वेळेत पूर्ण करणे हे लॅटिन अमेरिकन आणि मध्य पूर्व देशां सारखे सामान्य आहे जेव्हा मोनोक्रॉनिक आणि पॉलीफोनिक लोक गटांमध्ये संवाद करतात तेव्हा त्याचे परिणाम निराशाजनक असतात मोनो क्रोनिक लोकांना पॉली क्रॉनिक लोकांच्या अंतिम मुदत आणि वेळापत्रकाचा अनादर करण्याच्या सवयी दुःख आणि त्रास होतो अशा मेश्रम लोकांना सहजतेने एकत्र काम करण्यासाठी मोनो क्रॉनिक सदस्यांना वेळेच्या संवेदनशील कार्यांसाठी जबाबदारी घेणे आवश्यक आहे आणि पॉलीक्रॉनिक सदस्य परिस्थितीचे स्वरूप आणि महत्त्व पाहता स्वतःमध्ये बदल करू शकतात हा व्हिडिओ अगदी चोखपणे सुचवितो की वेळ मोजण्याचे साधनच नाही तर ते देखील मानवी वर्तन दर्शवते हे आपल्या सांस्कृतिक पसंती देखील दर्शवते हे आमच्या नातेसंबंध विषयी दृष्टिकोन सूचित करते व्यवसाय आणि इतर व्यावसायिक क्रियाकलापांचे नियोजन आणि आपल्या प्राधान्यांविषयी वेळोवेळी आणि भिन्न समजांमुळे देखील गोंधळ होऊ शकतो अमेरिकन लोकांसाठी वेळ खरोखर पैशा सारखा मौल्यवान आहे कारण हा समाज मुळात एक नफा देणारी संस्था आहे जर्मन आणि स्विस कार्याचा नीटनेटकेपणा आणि योजना यांच्या अर्थाने वेळेला महत्त्व देतात काही विशिष्ट संस्कृतीत उदाहरणार्थ स्पॅनिश तसेच इटालियन आणि अरबी संस्कृतींमध्ये आम्हाला आढळले की काळाची विचारसरणी सहसा मानवी भावनांना सामोरे जाते फ्रेंच लोकांसाठी वेळेचे समजूत शिस्तबद्ध तिचा विचार करता पॉलीक्रॉनिक वृत्तीच्या अगदी जवळची आहे आपली वेळेची समजूत आपल्या देहबोली च्या संवादात प्रभावीपणे संभाषण करण्यासाठी आणि इतर लोकांना सामर्थ्याने हे समजावून सांगण्यासाठी मदत करतात